डिसायस्टर रिकव्हरी आणि बिल्ड बॅक बेटर कोर्स मध्ये आपले स्वागत आहे माझे नाव राम सतेश आहे मी IIT रुर्की येथील आर्किटेक्चर आणि प्लॅनिंग विभागातील सहाय्यक प्राध्यापक आहे आज मी तुर्कीच्या सेल्फ हेल्प हौसिंग बद्दल बोलणार आहे हे विशिष्ट लेक्चर हसन आणि कॅसिडी जॉनसन यांनी तयार केलेल्या एका अध्यायातील समजानुसार तयार केले आहे जे मायकेल लिओनी आणि थेओ शिल्डर्मन आणि कॅमिलो बोआनो यांनी संपादित केले होते तर हे तुर्कीमधील एका विशिष्ट जिऑग्राफिकल पैलूवर केंद्रित आहे आणि आपल्यापैकी बरेच जणांना माहिती आहे की तुर्की अर्थक्वेक होण्याची शक्यता आहे वारंवार होणारे अर्थक्वेक आणि तुर्कीचा काही भाग फॉल्ट लाइनवर पडला आहे म्हणूनच आपण पुनर्बांधणीच्या यंत्रणेने विशेषतः बचतगटातील पैशावर कसे कार्य केले याविषयी चर्चा करणार आहोत तर लेखकांनी 1999 मध्ये मारमाराचा अर्थक्वेक तुर्की आणला आणि प्रतिस्पर्ध्याचे अनुसरण करा ज्याचा परिणाम म्हणून परिणामात झाला आहे आणि आपण येथे काय पाहू शकता या 7 4 रिश्टर स्केल अर्थक्वेकात जवळजवळ 17480 लोक ठार झाले आहेत म्हणून जेव्हा अर्थक्वेक आदळेल तेव्हा मालमत्तेचे नुकसान होते आणि एखाद्याला साक्ष देता येईल अशा पायाभूत सुविधांचे नुकसान होते 1970 पासून तुर्कीमध्ये झालेल्या मोठ्या अर्थक्वेकांच्या कालक्रमानुसार बाबी पाहिल्यास गेडीझ पासून सुरू झालेली जी सुमारे 7 2 रिश्टर स्केल्स आहे आणि नंतर आपण 1992 मध्ये पुन्हा मिळवित आहोत 1999 मध्ये अंदाजे 7 2 रिश्टर स्केल आणि आपणास मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या घरांचे नुकसान 15000 इतके होते आणि कोकाली अर्थक्वेकात 17 ऑगस्ट आणि नोव्हेंबर असे म्हणतात की येथून 1998 1999 मध्ये सतत हा अदाना विभाग आणि कोकाली आणि डझसे प्रांत प्रभावित झाले आहेत आणि एक विशाल नुकसान आपण पाहू शकता की 50000 घरे खराब झाली आहेत आणि 15000 आणि जवळजवळ 655000 बेघर झाले आहेत आम्हाला मिळालेल्या माहितीचा हा प्रकार आहे तुर्कीमध्ये आमच्याकडे आहे त्यांच्यावर डिसायस्टर कायदा आहे कायदा क्रमांक 7 मध्ये असे म्हटले आहे की डिसायस्टर नंतरच्या कारभाराच्या व्यवस्थापनासाठी केंद्र सरकार जबाबदार असावे आणि मुळात त्यांना हा विशिष्ट अधिकार सोपवावा लागेल असे ते प्रभावित प्रांतातील प्रांतीय राज्यपालांमध्ये कामकम म्हणून संबोधतात तर आणि या कायद्यानुसार तेथे 2 श्रेणी आहेत ज्या त्यांनी पाहिल्या एक आपत्कालीन मदत डिसायस्टरच्या परिणामानंतर लगेचच त्यात अल्पकालीन पुनर्प्राप्ती मदतकार्य आणि पुनर्वसनाचा एक भाग म्हणून तात्पुरते निवारा आणि काही प्रकारच्या तात्पुरत्या निवारा समाविष्ट करणे समाविष्ट असू शकते ज्याने या वर्गवारीत पाहिले दुसरा पैलू इमारत बांधकाम आहे इमारतीच्या बांधकामात जे कायमस्वरुपी किंवा दीर्घकालीन गृहनिर्माण पुनर्रचना आणि खराब झालेल्या इमारतींचे मजबुतीकरण आणि पुनर्प्रसारण पाहतात आणि सितू प्रक्रियेत स्थलांतर करायचे की नाही यासंबंधी काही महत्त्वाचे निर्णय केंद्र सरकार ज्या दोन विभागांकडे पाहत आहे त्या अशाच प्रकार आहेत आणि नंतर नुकसानीच्या मूल्यांकनानुसार नवीन घर मिळविण्यासाठी कोण पात्र असेल तर हा कायदा सांगतो की त्यांनी एक निकष स्थापित केला आहे एखादा घरमालकाचा आहे म्हणून कायदेशीर आणि बेकायदेशीर दोन्ही बांधकाम पात्र होऊ शकतात समजा जेव्हा अनौपचारिक वसाहती नष्ट झाल्या आहेत तर ते निश्चित आहे की ते मुदतवाढ आहे किंवा अव्यावसायिक ते अजूनही होते त्यासाठी पात्र व्हा घरे खराब झाली किंवा कोसळली पाहिजेत म्हणूनच नुकसानीची तीव्रता देखील विचारात घेतली जाते उदाहरणार्थ मालक 20 वर्षांहून अधिक काळ परतफेड अटी पूर्ण करण्यास सक्षम आहे जर तो कायमस्वरूपी पुनर्निर्मितीसाठी जात असेल आणि जर ते एखाद्या सार्वजनिक खाजगी भागीदारीद्वारे किंवा कर्जासाठी असेल किंवा क्रेडिट सुविधा आपण काही विशिष्ट गृहनिर्माण योजना कशा स्थापित करू शकाल जेणेकरून तो हप्ते आणि 20 वर्षे देऊ शकेल किंवा जेणेकरून त्यांना ती क्षमता देखील दिसेल आणि विशेषतः 9999 मध्ये झालेल्या या मोठ्या विध्वंसमुळे या विशिष्ट कायद्यात सुधारणा केली गेली आहे जवळपास कुठेतरी 2000 च्या आसपास आणि येथेच ग्रामीण भागातील नगरपालिकेच्या हद्दीबाहेरील राहणाऱ्या फक्त घरमालकच राज्य मदतीस पात्र ठरतील म्हणजेच ते ग्रामीण भागात राहणाऱ्या घरमालकांना प्रत्यक्षात कसे मानतात हे राज्याच्या सहकार्याने केंद्र पातळीवर आहे म्हणूनच जिथे नगरपालिका आणि इमारत बांधकाम पर्यवेक्षण अस्तित्त्वात आहे तेथे इन्शुरन्स काढणे आवश्यक आहे म्हणूनच शहरी भागातील आणि नगरपालिकेच्या देखरेखीखाली येणारी घरे असलेल्या कोणत्याही घरांचा इन्शुरन्स काढणे आवश्यक आहे त्यामुळे इन्शुरन्स पॉलिसी देखील तयार झाली आहेत आणि त्यानंतर हे तुर्की काटस्ट्रॉफिक इन्शुरन्स पूल अंतर्गत आहे जेणेकरुन त्यांना नुकसानभरपाई मिळू शकेल तर त्या मार्गाने इन्शुरन्स इन्शुरन्सची कल्पना म्हणूनच डिसायस्टर इन्शुरन्सतून एखादी व्यक्ती डिसायस्टर कायद्यासाठी गुंतवणूक करू शकते आणि जेणेकरून त्यांना नवीन इमारत बांधण्यासाठी किंवा त्या इमारतीच्या पुनर्प्राप्तीसाठी काही मोबदला मिळू शकेल म्हणूनच या विशिष्ट पॉलिसीबद्दल विचार केला आहे आणि तुर्कीमधील सर्वात सामान्य पैलू म्हणजे आपण पहात असलेले स्थलांतरण आणि या स्थलांतरणाविषयी निर्णय कसा घेता येईल ही महत्त्वाची तीन निकष म्हणजे त्यांनी पाहिले जेव्हा जुन्या जागेवर भविष्यातील डिसायस्टरचा धोका असतो तेव्हा कल्पना करा जर ते जुने ठिकाण प्रवण असेल किंवा ते फॉल्ट लाइनवर स्थित असेल किंवा ते एखाद्या असुरक्षित ठिकाणी असेल तर आपण तिथेच आहोत आणि मग जेव्हा जुने स्थान पूर्णपणे नष्ट झाले आहे जर तो आधीच आहे आणि म्हणूनच मोडतोड काढण्यासाठी आणि त्याच साइटवर पुन्हा तयार करण्यात बराच वेळ लागेल तर कल्पना करा की ही एक प्रचंड मालमत्ता आहे आणि आपण नष्ट केली आहे त्यास निश्चितपणे 6 7 लागू शकतात संपूर्ण मोडतोड घेण्यासाठी महिने अशा परिस्थितीत ते तिथेच स्थानांतरित होऊ शकतात जेणेकरून ते तात्पुरते स्थित असतील किंवा जेव्हा सरकारच्या मालकीच्या जागेवर पुनर्वसन करण्याची संधी असते आणि हे अगदी सामान्य आहे आणि हे बहुतेकांना प्राधान्य दिले जाते म्हणूनच जमीन खरेदीसाठी शासनाने पैसे देण्याची गरज भासणार नाही असेच ते विद्यमान सरकारकडे पाहतात जमीन जेणेकरुन पुनर्वसन हेतूसाठी जमीन उपलब्ध असल्यास ती शासकीय जमीन असल्यास त्यांनी त्यास प्राधान्य दिले आहे टर्कीमध्ये खरेदीच्या दोन भिन्न पद्धती आहेत एक म्हणजे मास हौसिंग आणि सेल्फ हेल्प हौसिंग एक मास हौसिंग कशाबद्दल चर्चा करते याबद्दल चर्चा करूया या प्रक्रियेमध्ये सरकार जमीन अधिग्रहण करते आणि येथे ते सार्वजनिक बांधकाम व सेवा मंत्रालय आहे आता मंत्री आहेत हे नाव बदलले गेले आहे पर्यावरण आणि नगररचना मंत्री डिझाइनची वैशिष्ट्ये तसेच किंमतींचा अंदाजदेखील प्रदान करतात आणि ही स्थाने भूमीच्या उपलब्धतेनुसार आणि सुरक्षिततेद्वारे निर्धारित केली जातात अर्थक्वेक जोखीमच्या बाबतीत हा भूभाग आहे कोणत्या प्रकारचे जिऑलॉजिकल परिस्थिती अस्तित्वात आहे हे मुळात सर्वेक्षण करणारे माहिती प्रदान करतात आणि तेच या मास डेव्हलोपमेंट प्रोजेक्ट वर कसे निर्णय घेतात म्हणजेच माझा करार असा आहे यात जर कंत्राटदार असतील तर ते थेट गृहनिर्माण देतील सेल्फ हेल्प हौसिंग जिथे कुटुंबे स्वत च्या जमिनीवरील पुनर्वसनामध्ये गुंतलेली असतात जी एकमार्गी किंवा इतरत्र राहणाऱ्या खेड्यांमध्ये राहतात म्हणून तेथे वेगवेगळ्या सुविधा आहेत ज्यांना एक EYY कॉल आहे आणि त्या प्रकारच्या कर्ज सुविधा देखील आहेत कुटुंबे वापरतात सुसज्ज घर विकत घेण्याचे सरकारचे श्रेय असते म्हणून ते कर्ज घेतात आणि ते खरेदी करतात आणि त्याचप्रमाणे घराच्या डिझाईन्स तसेच तांत्रिक व व्यवस्थापन सहाय्यक सामान्यत सरकारकडून उपलब्ध असतात कारण सरकार त्यांना कसे तयार करावे आणि कोणत्या प्रकारचे स्ट्रक्चरल मार्गदर्शक तत्त्वे पाळाव्या हे त्यांना पुरविते आणि ते विखुरतात त्यांनी बांधकामाचे वेगवेगळे टप्पे उभारले आणि ते या दुर्दैवाच्या स्तरावर म्हणतात की आम्ही तुमच्यासाठी हा पैसा वितरित करतो आणि ही एक खिडकीची चौकट आहे आम्ही तुम्हाला वितरित करतो तो स्तर रकमेचा हा भाग आणि ही स्लॅबची पूर्तता आहे ही रक्कम आहे तर मग त्या टप्प्याटप्प्याने आणि टक्केवारीच्या आधारावर त्यांचे वितरण केले जाईल तसेच सार्वजनिक बांधकाम आणि सेवा मंत्रालयाकडून इमारतीच्या ठेकेदाराची नेमणूक केली जाऊ शकते जी मालकाच्या वतीने बांधकाम व्यवस्थापित करते जेणेकरून प्रक्रिया आहे तर मास हौसिंग दृष्टिकोणात बरेच प्रश्न आहेत एक म्हणजे हे प्रकल्प मुख्यतः सामान्य डेटासह विकसित केले गेले आहेत आणि ते फक्त होय बद्दल बोलतात म्हणून ही बरीच घरे कोसळली आहेत आणि यापैकी काही घरकुलांचे स्थानांतरण करावे लागेल ते स्थानिक परिस्थितीबद्दल फारसे लक्ष देत नाहीत कोणत्या प्रकारचे हे असे वातावरण आहे आपण कोणत्या प्रकारच्या समुदायाची परिस्थिती जाणून घेत आहात कोणत्या प्रकारचे रोजीरोटीशी संबंधित आहेत याचा त्यांच्या जीवनावरील एखाद्या गोष्टीवर परिणाम होणार आहे याचा परिणाम मुलांच्या शाळेच्या वातावरणावर होणार आहे तर तो एक पैलू आहे दुसरा पैलू ऑलोकेशन प्रक्रिया आहे म्हणूनच घरे लॉटरी पद्धतीने 56 क्रमांकाद्वारे वितरीत केली जातात हे आपले घर आहे क्रमांक 52 आहे तर कोणत्या प्रकारचा तोडगा अस्तित्त्वात आहे कोणत्या प्रकारचे शेजारचे फॅब्रिक अस्तित्वात आहे असे असूनही हे सर्व सोडतीच्या दृष्टिकोनामुळे पूर्णपणे काढून टाकले गेले आहे तर येथे ज्याने सामाजिक बंधने खंडित केल्या आहेत कारण जुन्या वस्तीत कोण राहत होता आणि आता ते कदाचित दुसर्या गटासह राहू शकतात त्यांचा समाज पूर्णपणे भिन्न समुदायासह संपू शकेल आणि त्यामध्ये आपल्याला थोडीशी समायोजित करण्याची प्रक्रिया देखील आहे भिन्न अपरिचित आणि काही लोकांमध्ये थोडासा फरक पडतो हे चांगले आहे परंतु काही लोकांसाठी यासाठी बराच वेळ लागतो आणि ज्यांचे भिन्न धार्मिक आणि जीवनशैली आहेत त्या देखील प्राधान्ये आणि गरजा दुर्लक्षित करतात आणि प्रभावित समुदायांची प्राथमिकता कारण त्यांचा प्रोजेक्ट प्लांनिंग प्रक्रियेत सल्ला घेतला जात नाही कल्पना करा की काही स्त्री मरण पावली आहे किंवा मला म्हणायचे आहे की काही स्त्री आपल्या मुलांसह एकटी राहिली आहे आणि जर अर्थक्वेकात पती मरण पावला असेल तर तो एक व्यापारी असेल आणि त्याचा व्यवसाय गेला असेल तर त्या महिलेचे काय होते म्हणजे डिसायस्टर नंतरच्या परिस्थितीनंतर डिसायस्टर नंतरची परिस्थिती बदलली आहे म्हणून तिला कोणत्या प्रकारच्या समर्थनाची आवश्यकता आहे याचा ते विचार करणार नाहीत तिला जवळच्या भागात बाह्य कौटुंबिक आधाराची आवश्यकता आहे किंवा तिला एक चांगला सुरक्षित परिसर आवश्यक आहे तिला आपले लाविलींहूड कसे चालवायचे हे आवश्यक आहे या सर्व बाबींना प्राधान्य दिले जात नाही कारण त्यांनी कधीही सल्लामसलत केली नाही घरांच्या रचनेमुळे बाहेरील समाजकारण सुलभ होत नाही ज्यामुळे आपल्याला माहित होईल कारण यापैकी बहुतेक एक अपार्टमेंट मॉडेलसाठी जाते जे तीन ते चार आहे पायर्या जिने जिथे जावे लागते त्याअगोदर ते कदाचित वेगळ्या सेटअपमध्ये राहिले असतील जेणेकरुन समाजीकरण प्रक्रिया हळूहळू कमकुवत होईल आणि या घरांची देयके बर्याचदा जास्त असतात आणि विशेषत आपल्या ओळखीच्या लोकांना ते परवडत नाही म्हणूनच दारिद्र्याच्या परिस्थितीमुळे येथे काही अतिरिक्त हप्ते भरणे भाग पडते आणि त्यांना देखभाल बिले वैयक्तिक देखभाल बिले यांमधूनही ते द्यावे लागतील त्यामुळे या सर्वांनी मोठ्या प्रमाणात पैसे जमा केले आहेत जरी गृहनिर्माण युनिट्स समान प्रमाणात कारणीभूत आहेत परंतु वाहतूक दुव्यांच्या निकटतेनुसार त्याचे मूल्य भिन्न आहे जर आपण 2 3 भिन्न क्लस्टर विकसित करीत आहोत तर समजा एक क्लस्टर हायवेच्या अगदी जवळ आहे रस्त्याचे नेटवर्क आणि इतर दोन बरेच आहेत जमीन उपलब्धतेनुसार हे स्पष्टपणे दर्शविते त्याचे मूल्य इतके भिन्न आहे की ज्या व्यक्तीस रस्त्याचे नेटवर्क किंवा वाहतुकीची सुविधा किंवा रेल्वे स्टेशन किंवा मेट्रो कॉरिडॉर जवळ जाण्याचा फायदा झाला असेल तर ते त्याचे मूल्य असेल जे त्याच्या आतील भागात राहिले होते त्यापेक्षा त्याच्या मालमत्तेचे मूल्य जास्त असेल जेव्हा आपण सेल्फ हेल्प हौसिंगच्या पुनर्बांधणीच्या पद्धतीचे मूल्यांकन करतो तेव्हा आपण हे पाहिले की सर्व केंद्रीय सरकार आणि तुर्कीतील डिसायस्टर विषयक जनरल डायरेक्टर आणि राज्यस्तरीय स्थानिक राज्यपाल यांच्यासमवेत तुर्कीमध्ये ते 3 भिन्न पर्याय पाहतात एक म्हणजे त्यांना रोख क्रेडिट्स थेट घरमालकांना थेट आर्थिक क्रेडिट्स द्या म्हणजे ते काय करू शकतात ते प्रॉपर्टी डेव्हलपर कडून नवीन घर विकत घेऊ शकतात ज्यात दुसरे पैलू आमच्याकडे तांत्रिक सहाय्य उपलब्ध आहे आणि टप्प्याटप्प्याने स्टेजद्वारे आपण काही घरमालकाला वितरित केलेले बांधकाम पूर्ण करण्यासाठीविशिष्ट देयके द्या आणि तो पुन्हा एकतर लाभार्थी मॅनेजड बांधकामांवर अवलंबून आहे किंवा कदाचित तो भाड्याने घेतलेल्या इमारतीच्या कंत्राटदारांच्या डिझाइनरवर अवलंबून असेल तर अशा प्रकारे ही आणखी एक प्रक्रिया आहे पर्याय 3 मध्ये हे पूर्णपणे शासकीय व्यवस्थापित बांधकाम आहे म्हणूनच ते कंत्राटदारावर अवलंबून असतात त्यामुळे एजन्सी चालवलेल्या प्रक्रियेवर आणि ते घर पूर्ण करतात आणि ते ते घराच्या मालकाला वितरीत करतात अशा प्रकारे सेल्फ हाऊस यंत्रणा संकल्पित केले गेले आहे आणि या प्रक्रियेतही विशेषत गृहनिर्माण प्रक्रियेमध्ये विशेषतः 2000 च्या कांकीरी अर्थक्वेकानंतर आणखी काही उणीवा देखील आहेत त्यापैकी एक म्हणजे सरकारने दिलेली घरगुती रचना म्हणजे ग्रामीण राहणीमानांविषयी फारच कमी महत्त्व आहे आणि जेव्हा कुटुंबे स्वत चे डिझाइन वापरणे निवडू शकतात तेव्हा अशा आर्किटेक्टला नोकरीसाठी आवश्यक असते जे मालकाने स्वत ला व्यवस्थापित करण्यासाठी द्यावे म्हणून जरी कुटुंबाला स्वत चे डिझाइन निवडण्याचा पर्याय उपलब्ध होत आहे परंतु त्याला आर्किटेक्ट किंवा कंत्राटदारासाठी पैसे द्यावे लागतील आणि येथे या प्रक्रियेमध्ये सरकार त्यांना प्रशिक्षण देण्यास किंवा तयार कसे करावे याबद्दल मार्गदर्शन प्रदान करण्यास तयार आहे तांत्रिक सहाय्य आहे परंतु अर्थक्वेक संरक्षित बांधकाम आणि रचना याबद्दल मालकांना शिक्षित करण्यास बराच काळ लागतो कारण ते त्यांच्या साक्षरतेच्या पातळीवर अवलंबून असते सामाजिक आणि सहकार्यावर अवलंबून असतात ते वाटाघाटीत कसे येतात मी सरकारशी संपर्क साधण्याचाही अर्थ आहे ते प्रकल्प स्वतःच कसे व्यवस्थापित करतात याची काही व्यवस्थापकीय तंत्रे त्यांना माहित असणे आवश्यक आहे आणि बर्याच प्रकरणांमध्ये हे लक्षात आले आहे की कंत्राटदार काही मूलभूत ठेवी घेऊन पळून जातात आणि कदाचित त्यांच्याशी लहान तोंडी करार झाले आहेत मालक आणि ते तेथून पळून जातात अशा प्रकारे संपूर्ण प्रकल्प अपूर्ण राहतो आणि या प्रक्रियेमध्ये स्थानांतरित करायचे की कोठे स्थानांतरित करावे आणि कोणत्या प्रकारचे इनपुट विशेषतः या महत्त्वपूर्ण निर्णयांमध्ये मालकांचा सहभाग नाही जेणेकरून त्या महत्त्वाच्या गोष्टींपैकी एक आहेत 1999 च्या अर्थक्वेकानंतर दुझसे प्रांतात आपण पाहू शकता की केंद्रे आणि खेड्यांमध्ये आणि आपल्याकडे असलेल्या जिल्ह्यात आमच्याकडे स्टँटिस्टिक माहिती आहे नुकसानीची आकडेवारी ही टेबल प्रदान करण्यात आहे आणि हे घर केंद्र सरकारच्या आर्थिक मदतीने बांधले गेले आहे एक सरकारी सामूहिक गृहनिर्माण प्रक्रिया जे या साठी पात्र आहेत सुमारे 8004 आहे वाईट प्रकारे खराब झालेले किंवा कोसळलेल्या घराचे मालक अशाच प्रकारे सेल्फ हेल्प हे अगदी अर्ध्या टक्क्यांपेक्षा कमी होते जेणेकरून खराब झालेले किंवा कोसळलेल्या घराचे मालक तर अर्ध नुकसान झालेल्या घराच्या मालकाबद्दल असलेल्या 4874 ची दुरुस्ती व पुनर्प्रक्रिया प्रक्रिया ज्याचा अर्थ म्हणजे पुनर्रचना करणे शक्य आहे म्हणूनच तेथेच टर्कीला सेल्फ अँप्रोव्हड सेल्फ हेल्प विकास प्रक्रियेची भावना समजली आणि तेथेच नवीन पध्दती नवीन भागीदारी विकसित केली गेली आहे आम्ही वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये याबद्दल 3 चर्चा करणार आहोत आणि दुझसे प्रांतात आपण संपूर्ण प्रक्रिया पाहिल्यास डिसायस्टर कृतीत किंवा जे काही घडले त्यामध्ये मुख्यतः एखाद्याकडे काही आहे की नाही यावर ते लक्ष केंद्रित करते आणि ते हरवले आहे की नाही आणि इन्शुरन्सच्या स्वरूपात आहे की नाही याची भरपाई केली जाऊ शकते च्या मग भाड्याने देणाऱ्या चे काय आपणास माहित आहे की त्याचे घर नाही आणि त्याने पूर्णपणे दुर्लक्ष केले म्हणूनच येथे मूलभूतपणे भाड्याने देणारे समुदाय असलेल्या या उपेक्षित गटांकडे कसे पहावे लागेल आणि त्यांचा कसा विचार केला जाणार नाही म्हणूनच तेथेच तुर्कीमध्ये असे अनेक प्रयत्न केले गेले आहेत की विविध संस्था पुढे आल्या आहेत की आम्हाला घर गमावलेल्या घरातील मालकच नाही तर त्यांचे काय काळजी घेणे आवश्यक आहे 7 8 भाडेकरू किंवा 20 भाडेकरू जे त्या अपार्टमेंटमध्ये रहात आहेत मग त्यांचे काय जे बेघर झाले तर आता ज्या तीन केस स्टडीजवर आपण चर्चा करणार आहोत एक ड्यझॅक सेंटरमध्ये आहे एक बायसेलर आहे हे जवळपास 168 घरे वितरित आहेत येथे स्थानिक सरकारच्या भागीदारीसह आंतरराष्ट्रीय एनजीओ आहे गोल्याकयेथील सॉलिडॅरिटी गृहनिर्माण प्रकल्प जवळपास 57 घरे येथे आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्वयंसेवी संस्था तसेच समुदाय तसेच विद्यापीठे यूएमसीओआर डझसे पेरी अर्बन भागात जवळपास 220 घरे आहेत येथे आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्था तसेच समुदायाने ही सेल्फ हेल्प गृहनिर्माण प्रक्रियेची तीन रचना आहेत ज्यावर आपण पुढील चर्चा करणार आहोत पहिल्या प्रकरणात डझसे बीकीलर घरे सोशिअल गृहनिर्माण प्रकल्प आंतरराष्ट्रीय ब्लू क्रेसेंट यांनी डज नगरपालिकेच्या सहकार्याने प्रवेश केला आणि कॅथोलिक रिलीफ सर्व्हिसेसला 168 घरांच्या प्रकल्पाची पूर्तता करण्यासाठी सुमारे प्रचंड रक्कम दान करण्यास प्रोत्साहित केले वंचित कुटुंबांसाठी एक समुदाय केंद्र जे सरकारी योजनांमध्ये पात्र नाहीत म्हणूनच या ठिकाणी त्यांनी आपल्याकडे जाणार्या या छोट्या कलाकारांवर लक्ष केंद्रित केले इथल्या संपूर्ण प्रकल्प व्यवस्थापनात त्यांनी जे केले ते एकीकडे होते स्थानिक सरकार जमीन आधार आणि जमीन वाटपाकडे पहात आहे आणि आंतरराष्ट्रीय समर्थन याकडे पहात आहे कॅथोलिक रिलीफ सर्व्हिसेस आर्थिक सहाय्य करतात आणि ते पुनर्बांधणीच्या कायमस्वरुपी घरे पाहत आहेत सक्रिया विद्यापीठाचे स्थान योजना वास्तू आणि संरचनात्मक तसेच व्यवहार्यता अभ्यास विकसित करण्यासाठी तांत्रिक सहाय्य पुरवले जात आहे तर दीर्घकालीन विकासासाठी स्थानिक स्वयंसेवी संस्था स्थापन केली गेली आहे आणि देखभाल पाहू शकेल या प्रक्रियेमध्ये समुदायांनी प्रत्यक्षात या प्रक्रियेत भाग घेतला आहे आणि या प्रक्रियेमध्ये जे घडले तेच काही टीकांनी पाहिल्या आहेत प्रकल्पातील महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यापासून कुटुंबे मोठ्या प्रमाणात अनुपस्थित होती त्याखेरीज बांधकामात त्यांचे काय काम आणि त्यांचे घर कसे पूर्ण करावे याव्यतिरिक्त हे एक आहे महत्त्वाचे म्हणजे ते कदाचित एका वेगळ्या रोजीरोटीच्या पार्श्वभूमीवरुन येऊ शकतात म्हणजे खरं तर या संपूर्ण प्रक्रियेत त्यांना लोकांचा जास्त सहभाग दिसला नाही कारण त्यांना तांत्रिक प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे आणि त्यांना कदाचित याची माहिती नसते आणि दुसरे पैलू म्हणजे या प्रकल्पाची केवळ 168 घरांसाठी कल्पना केली गेली होती परंतु सुमारे 1377 ज्यांनी प्रकल्पाचा भाग होण्यासाठी अर्ज केले आहेत या प्रक्रियेमध्ये पहा संपूर्ण प्रक्रियेमध्ये आपण भाड्याने दिलेले लहान कलाकार असलेल्या प्रकल्पासाठी हा प्रकार वितरित करण्याकडे पहात असाल तर भागधारकांच्या संख्येवर आपण कसे निर्णय घ्याल म्हणूनच त्यांनी त्यांच्यापासून सुरुवात केली त्यांनी या सर्व लाभार्थी गटांना आवाहन फॉर्म भरण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले जेणेकरुन आर्थिक सुरू झाले कमी आर्थिक पार्श्वभूमी आणि त्यांच्या अस्तित्वातील परिस्थिती आणि त्याप्रमाणेच प्रथम प्राधान्य दिले गेले आहे आणि ते फक्त 168 म्हणून ओळखले गेले आहे तर इतर 1300 पैकी ऑड अर्ज केले आहेत आणि कोण मालक नाही आणि या गोष्टींचे पालन केले जात नाही या केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या योजनांसह सेटलमेंटच्या व्यवस्थापकीय आणि आर्थिक जबाबदाऱ्या दीर्घकाळ पैलू पाहण्यासाठी लाभार्थ्यांनी रेसिडेन्ट असोसिएशन बीडर देखील सुरू केले होते परंतु तरीही त्यांना समुदायाची संघटना टिकवून ठेवण्यासाठी दीर्घ मुदतीच्या अखंड इनपुटची आवश्यकता आहे आणि हे खरंच तुम्हाला माहिती आहे ती फक्त एक डिलिव्हरी का नाही तर दीर्घकालीन इनपुट पाहणे आवश्यक आहे हे कसे टिकवता येईल दुसरे प्रकरण इथं ड्यूज गोल्याका सॉलिडॅरिटी घरांचा प्रकल्प इमेस इव्हलेरी प्रोजेसी जो सॉलिडॅरिटी घरांचा प्रकल्प आहे तो एव्हीएसच्या सॉलिडॅरिटी साठी स्वयंसेवकांच्या संघटनेने आणि तुर्की संघटनेच्या गेल्डरलँड एडच्या भागीदारीत बांधला होता ज्याने प्रांतात राहणाऱ्या तुर्की लोकांकडून पैसे गोळा केले होते म्हणून त्यांच्याकडे असे लोक आहेत जे परदेशी रहात आहेत त्यांनी विशिष्ट निधी गोळा केला आहे आणि त्यांची गृहनिर्माण योजना आणि येथे भागीदारी आहे की त्यांनी गावप्रमुखांशी विशिष्ट प्रकारचे सामंजस्य करार स्थापित केले आहेत प्रत्येक गाव आणि गोल्याकाचा महापौर देखील सर्वप्रथम प्रकल्पाच्या जागेवर निर्णय घेण्यात आला की ही घरे 1 नंबरच्या पाडलेल्या घरांप्रमाणेच त्याच गावात वसविली जातील आणि बांधकामाची पद्धत म्हणजे ती खेडी बांधकामात सक्रिय सहभाग घेतील येथे जे घडले तेच गावकरी म्हणाले की कमीतकमी प्रत्येक कुटूंबाच्या एका व्यक्तीने त्यातील एक भाग बांधकाम प्रक्रियेचा आणि व्यवस्थापनाचा भाग असावा निधीचे सरकारने दिलेली पत आणि देणग्यांमधील रक्कम ग्रामीण एव्हीएस मधील एक प्रतिनिधी आणि गेलडरलँड प्रतिनिधी मंडळ आणि राज्यपाल यांच्या शेअर्स फंड प्रशासनाद्वारे व्यवस्थापित केली जाईल तर समाजातील एकाचा एक गट आहे निधी देणार्या एजन्सीकडून आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्था प्रायोजक आणि स्थानिक सरकारांपैकी एक तर ते सर्व शेअरड फंड व्यवस्थापन प्रक्रियेकडे देखील पहात आहेत या प्रकल्पात भाग घेत असलेल्या सर्व रहिवाशांना घेण्याच्या निर्णयाच्या प्रक्रियेचे प्रतिनिधित्व समान अटींवर केले जाईल आणि सार्वजनिक कामगार मंत्रालयाने स्वतंत्र नियंत्रण समितीची देखरेखीसाठी जे पर्यवेक्षण करावे लागेल अभियंता व आर्किटेक्टच्या सभागृहांच्या प्रतिनिधींकडून एकत्र बोला तर येथे काय ते पाहू शकते जसे की ते येथे उपसमूहात बदलले गेले आहेत प्रत्येक कुटुंब त्या मार्गाने पुनर्रचनासाठी एका व्यक्तीला हातभार लावणार आहे एक गाव काही विशिष्ट समित्या स्थापन करेल आणि त्यानंतर त्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आपण हे पाहू शकता की आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्था आणि राष्ट्रीय स्वयंसेवी संस्था यांच्या सहकार्याने ग्रामीण नेते आणि सरकार म्हणून सार्वजनिक बांधकाम आणि सेवा मंत्रालय ज्याने तिची आर्थिक प्रक्रिया सामायिक प्रशासकीय बाबीकडे पाहिले म्हणून येथे हे दोन्ही बाजूंनी पाहिले जाते आणि येथे भागधारक जेथे युनिव्हर्सिटीज मीमार सिनन युनिव्हर्सिटी तुर्कीमधील सर्वात जुने विद्यापीठ ज्याने गृहनिर्माण प्रकल्पांना विविध तांत्रिक माहिती पुरविली देखील प्रकल्प व्यावसायिक आर्किटेक्ट आणि अभियंते आणि दुसरीकडे आपल्याकडे तुर्कीचे अभियंते आणि आर्किटेक्ट चे कक्ष आहे म्हणून त्या मार्गाने गावातील संघ पुन्हा ते या गृहनिर्माण प्रक्रियेचा भाग आहेत तर जर आपण त्यांच्याकडे घरांचे दोन टप्पे विकसित केले आहेत ज्यांचेकडे पाहिले तर पहिला टप्पा ज्यास रेड बिंदू आणि दुसरा टप्पा तुम्हाला दिसतो हा एक सामाजिक नकाशा आहे आणि आपण देखील गावकरी गुंतलेले पाहू शकता बांधकाम उपक्रम कारण जेव्हा ते स्वतःचे घर बनवित आहेत तेव्हा आत्मनिर्भरता निर्माण झाली आहे या प्रक्रियेदरम्यान ते तात्पुरत्या आश्रयस्थानात राहत होते आणि यामुळे त्यांना स्टेज 1 च्या काही योजनांप्रमाणे काही प्रकारचे आत्मविश्वास मिळाला आहे आणि पूर्ण केलेली घरे ती कशी दिसतात आणि इकडे जे काही ऐच्छिक सेवांनी मॉडेल सुरू केले आहे तिथे वापरकर्ते कसे सहभागी होऊ शकतात आणि त्यांनी या तीन कारणांचा निर्णय घेतला आहे एक म्हणजे बांधकामाच्या प्रत्येक पैलूचे निरीक्षण करणे आणि त्यावर संरचनेची आणि सुरक्षिततेची विश्वसनीयता याची हमी देणे यासाठी त्यांना आवश्यक आहे जेणेकरून त्यांना बांधकामाच्या प्रत्येक घटकाचे निरीक्षण करणे आवश्यक आहे यामुळे प्रत्येक घराची किंमत कमी होते आणि नंतर प्रकल्पांद्वारे तयार होणाऱ्या घरांची संख्या वाढते म्हणून आपण सुरुवातीला कामगारात भाग घेत आहात कारण त्यांनी काय केले ते कुशल कामगार आणले गेले आणि त्यानंतर हळूहळू प्रशिक्षणास सहाय्य केले गेले स्थानिक समुदाय आणि मग ते कसे तयार केले गेले हे समजण्यास सुरवात केली आणि तेथील काही गावकऱ्याना बांधकाम कौशल्य प्रशिक्षण दिले जाऊ शकते जेणेकरून ते हळूहळू बांधकाम उद्योगात प्रवेश करू शकतील जेणेकरून रोजगार निर्मितीसाठी प्रवेशद्वारही सुरू होईल तिसर्या प्रकरणात इथली डझ्से यूएमसीओआर घरे तुर्कीच्या मदतीसाठी संयुक्त मेथोडिस्ट कमिटी अर्थक्वेक प्रतिरोधक कायमस्वरुपी गृहनिर्माण क्षेत्रात गुंतली होती आणि सुमारे 220 असुरक्षित कुटुंबांची तरतूद केली आहे आणि येथे मुख्यतः महिलांच्या नेतृत्वाखालील कुटुंबांवर आणि वयोवृद्ध अपंग आणि समाजातील मोठ्या संख्येने अवलंबित कुटुंबे तर त्याकडे यावर अगदी निश्चित लक्ष केंद्रित केले आहे आधीच्या प्रकरणात अगदी कल्पना वृद्ध माणूस यासारख्या वेगवेगळ्या कलाकारांची भूमिकादेखील त्यांनी नियुक्त केली आहे म्हणूनच तो देखरेखीची भूमिका बजावू शकतो किंवा तो एखाद्या पहारेकरी आणि लहान मुलासारखा ऍक्टिंग करू शकतो त्याचप्रमाणे एखादी वेगळी कामे दिली जाऊ शकतात ती करत असलेली एक फेमेल अशा प्रकारे विविध गट नियुक्त केले गेले वेगवेगळ्या पैलूंमध्ये गुंतले गेले कोणीतरी जेवण तयार करीत आहे आपल्याला त्या मार्गाने माहित आहे संपूर्ण प्रक्रिया समजली गेली आहे आणि त्यांनी एकमेकांना आणि कुटुंबांना सहकार्य केले ज्यांना जमिनीवर प्रवेश नव्हता आणि त्यांना काही प्रकारचे तांत्रिक सहाय्य आणि भौतिक योगदान आवश्यक आहे कारण कदाचित ते एक जमीन आहे आणि त्यांच्याकडे प्रवेश नाही आणि त्यांना तांत्रिक सहाय्य देखील आवश्यक आहे म्हणून ज्यांच्याकडे जमीन आहे परंतु त्यांचे घर बांधण्यासाठी अद्याप काही तांत्रिक मदतीची आवश्यकता आहे म्हणून येथे त्यांनी जे काही वापरले आहे ते अगदी स्थानिक भाषा गृहनिर्माण पद्धतीकडे परत गेले आणि त्यांनी स्थानिक पारंपारिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला जे अगदी तुर्क काळामध्ये वापरले जात होते आणि त्यांनी एक स्वतंत्र गृहनिर्माण प्रकल्प विकसित करण्यास प्रारंभ केला आहे तर या प्रक्रियेमध्ये भौतिक पैलू अधिक केंद्रित आहे आणि जेव्हा समुदाय असतो तेव्हा ते देखील असतात ते खूप सक्रिय आहे आणि येथे ते खास असुरक्षित गटांवर लक्ष केंद्रित करीत आहेत महिला प्रमुख कुटूंब किंवा आपणास माहित असलेले घरगुती आकार असलेले कुटुंब जे इतके अपंग आहे अशाप्रकारे आपण सेल्फ हेल्प हौसिंगच्या पुनर्बांधणीच्या तीन वेगवेगळ्या पद्धतींबद्दल शिकलो शेवटी आपल्याला काय समजून घ्यावे लागेल तेदेखील या प्रक्रियेच्या आतच आहे शासकीय कायदा किंवा सरकार इच्छाशक्ती हे राज्य गरजूंवर लक्ष देत नाही ही एक गोष्ट प्रामुख्याने समजून घ्यावी लागेल म्हणूनच या छोट्या कलाकारांना सुविधा देण्यासाठी वेगवेगळ्या भागीदारी एकत्र काम करतात आणि एकत्र काम करतात जसे की मी या लेक्चरला एका छोट्या कथेसह सांगू इच्छितो मला वाटते की तुमच्यातील प्रत्येकाला माहित आहे ससा आणि कासव कथा एकदा ससा आणि कासवांनी शर्यत ठेवली एक सौम्य शर्यत आणि कठोर कासव अगदी हळू चालत होता आणि नंतर ते अगदी हळू चालत आहे आणि जवळजवळ जवळजवळ जवळजवळ पोहोचले आहे आणि तिला वाटले की मी काही काळ झोपू त्यावेळी खरं जाग येत होता कासवने मैलाचा दगड ओलांडला आहे दुसऱ्यादा खरं समजलं की यावेळीच मी झोपायला नको आहे मग खरं हे खरं आहे की यंदा खरं जिंकला यावेळी तिसरा पैलू पाणी शर्यत पाण्यात होती परंतु आता ससा पोहत नव्हती परंतु कासव स्विम होता आणि तिने लक्ष्य ओलांडले आता चौथ्या बाजूने कासव आणि ससा समजू शकला की ससा कासवावर बसला आणि ते एकत्र मैलाचा दगड गाठले तर येथे मला म्हणायचे आहे की वेगवेगळ्या एजन्सींमधील भागीदारी एकत्र आणू शकते आणि प्रत्यक्षात ओनर ड्रिव्हन च्या पद्धती देखील वाढवू शकतात एजन्सी ड्रिव्हन प्रॅक्टिसमध्येच तिथे सहभाग आवश्यक आहे आणि सहकार्य आवश्यक आहे मला आशा आहे की तुर्कीमधील बचतगृहे पुनर्रचना करण्याच्या महत्वाच्या गोष्टीबद्दल तुम्हाला माहिती असेल त्याबद्दल मनापासून आभार